सर्वांना नमस्कार लास्ट क्लासमध्ये आपण नंबर सिस्टीम बायनरी एडिशन सबट्रॅक्शन 2s कॉम्प्लिमेंट ऑपरेशन्स पाहिले आणि या ऑपरेशन साठी या ऑपरेशन साठी लागणारी थिओरी बघितली या क्लासमध्ये आपण या ऑपरेशन साठी लागणारे सर्किट पाहणार आहोत आपल्याला हाफ एडर फुल एडर रीपल कॅरी एडर एडर सबट्रॅक्टर युनिट बघायचे आहे सुरुवातीला आपण हाफ एडर पाहणार आहोत याला हाफ एडर म्हणायचं तर यामध्ये प्रीवियस स्टेजमधून आलेला कॅरी कन्सिडर केला जात नाही जर आपण या दोन नंबरची एडिशन घेतली तर फर्स्ट स्टेज ला हे नंबर एड करताना प्रीवियस स्टेज मधून कोणताही कॅरी नसेल तर इथे हाफ एडर चा वापर होतो नेक्स्ट स्टेज ला प्रीवियस स्टेज मधून कॅरी जनरेट झाला म्हणजे इथे 3 इनपुट्स होतील फर्स्ट स्टेज मध्ये दोन इनपुट आहेत म्हणजेच हाफ एडिशन आहे हाफ एडर ला A आणि B असे दोन इनपुट आहेत आणि डाटा आऊटपुटला सम आणि कॅरी असे दोन आउटपुट आहेत आपण त्याला A B S आणि C अशी नावे दिलेली आहेत याच्या ट्रूथ टेबल साठी चार शक्यता आहेत स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे ट्रूथ टेबल असेल आपणहे सर्किट समजण्यासाठी त्याचं लॉजिक इक्वेशन कसे लिहितात ते पाहूया कॅरी साठी A आणि B हे दोन इनपुट आहेत सम साठी A आणि B या दोन मिनटर्मस आ आहेत स्लाईड मध्ये दाखविल्याप्रमाणे सम हे एक EX OR ऑपरेशन आहे CA B S A' B A B' A⊕B आता फुल एडर बघूया यामध्ये इनपुट कॅरी कन्सिडर केला जातो म्हणजे पर्टिक्युलर ब्लॉकला तीन इनपुट्स असतात म्हणजे A आणि B बेसिक डेटा इनपुट आणि जर प्रीवियस स्टेज मधून कॅरी आला असेल तर कॅरी ऍड होईल आधीच्या स्टेज मधून आलेला कॅरी असेल तो कॅरी आउट मधून सेपरेट करावा लागेल म्हणजे इथे तीन इनपुट असतील या ट्रूथ टेबल मध्ये डिफरंट पॉसिबलीटिज आहेत जर ट्रूथ टेबल कॅरी इन झिरो साठी बघितला तर हाफ एडर सारखाच दिसेल जर कॅरी इन वन आणि झिरो असेल तर आउटपुट वन येईल म्हणजे एक इनपूट वन असेल तर कॅरी वन आणि सम बिट झिरो येते आणि ऑल वन असतील तर कॅरी वन आणि आऊटपुट सुद्धा वन येते आपण यासाठी बुलियन इक्वेशन कसे लिहायचे ते बघूया यासाठी आपण कारनाऊ मॅप वापरू शकतो किंवा मीनटर्म्स घेऊन अल्जिब्रिक मॅनिप्युलेशन करू शकतो यावरून आपल्याला कॅरी आउट मिळेल आपण एक्झाम्पल बघितले तर आपल्या लक्षात येईल जर A आणि B दोन्ही वन असतील तर केरी इन झिरो किंवा वन असेल तरी आउटपुटला कॅरी आउट वन येईल जर A आणि Cin वन असतील तर Cout वन येतो आणि जर Cin 0 असेल आणि A 1 असेल तरीही Cout वन येतो म्हणजे इथे B च्या व्हॅल्यू चा परिणाम होत नाही अशाप्रकारे कॅरी आउट फाईंड करता येतो Cout A B A Cin B Cin आणि आता सम बीट बघूया इनपुट ला वन असेल किंवा थ्री वन असतील तर सम बीट वन येते म्हणजेच हे थ्री इनपुट XOR ऑपरेशन आहे S A ⊕ B ⊕ Cin म्हणजे हे एक सिम्पल सर्किट आहे ज्यामध्ये तीन AND गेट्स वापरले आहेत जे AB ACin आणि BCin जनरेट करतात एक्स ओर गेटला तीन इनपुट दिले आहेत यामधून आउटपुटला सम बीट जनरेट होते आता हाफ एडर वापरून फुल एडर कसा जनरेट करायचा ते पाहूया जर आपल्याकडे काही हाफ एडर सर्किट उपलब्ध आहेत आणि त्यावरून फुल आडर मिळवायचा असेल तर काय करायचं ते पाहूया आपल्याला फुल एडर बनविण्यासाठी दोन हाफ एडर आणि एक टू इनपुट और गेट आहे आपल्याकडे बेसिक Cout इक्वेशन आहे त्यामधून Cin कॉमन घेतला हे और गेटचा कॉम्बिनेशन आहे और गेटमध्ये दोन झीरो इनपुट असतील तर आउटपुट येईल बाकी सर्व कॉम्बिनेशन साठी आउटपुट वन येईल Cout A B Cin A B A B CinA' B A B' A B CinA B' A' B A 1 Cin CinA A ⊕ B आपण इक्वेशन मधून Cin AB बाहेर घेतला मग AB कॉमन घेतला म्हणजेच AB1Cin म्हणजे फक्त AB आला A XOR B हा Cin शी अँड केलेला आहे इक्वेशन मध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्याला आउटपुट मिळेल Cout A B' A' B A A ⊕ B S A ⊕ B ⊕ Cin इथे AB आणि Cin अशा दोन टर्मस मिळतील आपण आता वन बीट एडिशन बघितले आता मल्टिपल बीट एडिशन बघूया या केस मध्ये फुल एडर चे अनेक ब्लॉक्स लागतील फुल एडर ची स्लाईड दाखवलेली आहे आपण 4 bit एडिशन साठी हा फुल एडर वापरत आहोत यामध्ये पहिली स्टेज ही हाफ एडर असू शकते यामध्ये इनपुट ला A3 ते A0 आणि B3 ते B0 असे नंबर दिलेले आहे प्रत्येक फूल एडरला A 3 A 2 A 1 A0 हे एक इनपुट आहे आणि B 3 to B0 हे दुसरे इनपुट आहे यामध्ये पहिल्या स्टेजचा कॅरी दुसऱ्या स्टेजला दुसऱ्या स्टेजचा कॅरी तिसऱ्या आणि तिसर्या स्टेजचा कॅरी चौथ्या स्टेजला दिलेला आहे अशाप्रकारे आपण नॉर्मल एडिशन केलेली आहे आणि एक फायनल कॅरी आलेला आहे यामधून आपल्याला सम बिट मिळेल हे आलेले कॅरी इंटरमिजिएट कॅरी आहेत ओके म्हणून फायनल आउटपुट ला S0 S 1 S 2 S 3 and C 3 आहे आपण हाफ एडर ऐवजी फुल एडर वापरला तर पहिल्या स्टेजला C 1 म्हणजे पहिला इनपुट कॅरी C0 आहे जर हा ब्लॉक दुसर्या ब्लॉकसह कॅसकेड करायचा असेल तर त्याला प्रोसिडिंग ब्लॉक असेल तर ब्लॉक कॅरी आउटपुट जे C3 आहे येथे इनपुट म्हणून दिले जाईल म्हणजे प्रीवियस ब्लॉक चे आउटपुट या पर्टिक्युलर ब्लॉक ला इनपुट म्हणून दिले जाईल जर हा ब्लॉक कॅस्केड मध्ये युज करायचा असेल तर चार पेक्षा जास्त बिट्स एड करावे लागतात आणि इथे 4 bit युनिट आहे जर तुम्ही एक एक्झाम्पल बघितले 1111 हा Aअसेल आणि B 0001 आपण अगदी सोपे स्पेसिफिक सिम्पल एडिशन चे एक्झाम्पल घेतलेले आहे यातील प्रत्येक केस मध्ये एक केरी जनरेट होईल 110 1 कॅरी आला मग कॅरी 110 केले की पुन्हा कॅरी 1 आला पुन्हा 110 आणि कॅरी 1 पुन्हा 11केले की 0 आणि फायनल कॅरी आला 1 पहिल्या स्टेजमध्ये जनरेट झालेला कॅरी आहे C0 या C0 मुळे C1 जनरेट झाला C1 मुळे C2 जनरेट झाला C2 मुळे C3 जनरेट झाला अशाप्रकारे इथे कॅरी रीपल केला जातो म्हणून याला रीपल कॅरी एडर असे म्हणतात म्हणजे यामध्ये मॅक्झिमम पाथ ट्रॅव्हल केला जातो असे आपण म्हणू शकतो AA-B आपण 2s कॉम्प्लिमेंट अरिथमॅटिक बघितले त्यामध्ये सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला एडिशन करावी लागत होती निगेटिव नंबर मिळवण्यासाठी ओरिजनल नंबरचा 2s कॉम्प्लिमेंट घ्यावा लागत होता आणि 2s कॉम्प्लिमेंट म्हणजेच त्या नंबरचा इन्वर्जन किंवा फर्स्ट कॉम्प्लिमेंट प्लस वन 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment अरिथमॅटिक लक्षात घेऊन आपण एडर सर्किट वापरून सबट्रॅक्शन कशी करायची हे पाहणार आहोत स्लाइडमध्ये एक 4 bit फुल एडर दाखविला आहे त्यामध्ये चार इंडिव्हिज्युअल वन बीट एडर आहेत आणि बेसिक लॉजिक गेट्स वापरून वन बीट एडर कसा करायचा हे आपल्याला माहित आहे या 4 bit फेडररला दोन इनपुट्स adding लॉजिक सम आउटपुट आणि फायनल कॅरी आहे आपल्याला जो नंबर वजा करायचा आहे तो आपण नॉट गेट बँक मधून म्हणजेच इन्वर्टर मधून पास करतोय म्हणजेच त्या पॉइंटला आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट मिळेल आणि त्यानंतर त्यामध्ये वन एड करावा लागेल स्लाइडमध्ये C 1 वन दिसत आहे ज्यामुळे सर्किट पहिल्या स्टेजला फुल एडर झाले हे सर्किट कॅस्केड केले नसते तर फक्त एडिशन पर्पज साठी हाफ एडर राहिले असते जेव्हा आपल्याला सबट्रॅक्टर म्हणून युज करायचा असेल तेव्हा वन एड करावा लागेल कोणतीही ऍडिशनल ऍक्टिव्हिटी न करता ऑटोमॅटिकली B चा 2s कॉम्प्लिमेंट मिळेल आपण 2s कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी याचा वापर केला त्यानंतर एडिशन केल्यावर आपल्याला रिझल्ट मिळेल आणि आपण तो इंटरप्रीट करू आपण एक्झाम्पल बघूया 15 1 15 म्हणजे 1111 इथे आपण फोर वन्स यूज करतोय त्यामुळे इथे साईं बीट इग्नोर केला आहे आणि वन म्हणजे 0001 याचा वन्स कॉम्प्लिमेंट घेतल्यावर 1110 येईल यामध्ये वन एड करा त्यानंतर दोन्ही नंबरची एडिशन केल्यावर 1110 येईल इथे जनरेट झालेला कॅरी आपण डिस्कार्ड करू आणि जर या केसमध्ये साइन बीट कन्सिडर केलं तर ते वन असेल आणि फायनली इथे कॅरी जनरेट होईल म्हणून येथे साईं बिट इग्नोर केलेले आहे म्हणून 1110 हा फायनल रिझल्ट आहे याचे डेसिमल कन्वर्जन केल्यावर फोर्टीन मिळेल आता आपण एकाच अरेंजमेंट मध्ये एडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करता येते ते पाहूया आपण एक 8 बीट एडर सब ट्रॅक्टर घेतला आहे यामध्ये आपल्याला 8 फुल एडर दिसत आहेत ज्याला A0 A7 आणि B0 B7 असे नंबर दिलेले आहेत यामध्ये B0 B7 XOR गेट मधून पास होतात आणि एक्स ओर चे एक इनपुट एक्स्टर्नल इनपुट ला कनेक्ट आहे हे एक्स्टर्नल इनपुट SUB म्हणजे सबट्रॅक्शन असे रिप्रेझेंट केलेले आहे If SUB 0 then C 1 0 Ex OR gate output Bi ⊕ 0 Bi F output A B म्हणजेच या इनपुट ला झिरो पुट केले तर सबट्रॅक्शन होणार नाही म्हणजे इथे नॉर्मल एडिशन होईल म्हणून जेव्हा कोणतही इनपुट झिरो सोबत XOR केले जाते तेव्हा तेच इनपुट मिळते If SUB 0 then C 1 0 Ex OR gate output Bi ⊕ 0 Bi F output A B म्हणजेच आउटपुट ला B0 B7 मिळतील म्हणजे इथे नॉर्मल एडिशन होईल If SUB 1 then C 1 1 Ex OR gate output Bi ⊕ 1 Bi' F output A A B याऐवजी आपण SUB 1 पूट केले तर म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन करायची असेल तर इथे कॅरी C 1 1 येईल आणि XOR गेट चे आऊटपुट Bi ⊕ 1 Bi' फुल एडर चे आऊटपुट A A B म्हणजेच इथे B चे इंवर्टेड इंव्हर्जन मिळेल B च्या 1s कॉम्प्लिमेंट मध्ये 1 ऍड केल्यावर 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment मिळेल हा 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment ऍड झाल्यावर नॉर्मल आउटपुट मिळेल म्हणजे हे A A B होईल म्हणजे हे सिंगल एडर सबट्रॅक्शन युनिट आहे ज्यामध्ये एडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन्ही दिलेल्या इनपुट च्या बेसिस वर परफॉर्म केले जातात जर इनपुट झिरो असेल तर ऍडमिशन होईल जर इनपुट व नसेल तर सबट्रॅक्शन होईल आता आपण एक्झाम्पल बघूया आपण एडिशन पासून स्टार्ट करूया आपल्याला 90 आणि 50 या दोन नंबरची एडिशन करायचे आहे A म्हणजे 90 आणि B म्हणजे 50 आहे हे डेसिमल मधील नंबर आहेत ते आपल्याला बायनरी मध्ये कन्व्हर्ट करावे लागतील 90 बायनरी मध्ये कन्व्हर्ट केल्यावर 0101101 येईल हे आपण A 7 to A0 असे पुट केले आहेत जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवले आहे आता आपण 50 बघूया 50 चे बायनरी कन्वर्जन केल्यावर 0 0 1 1 0 0 1 0 मिळाले ते आपण B म्हणजे B 7 to B 0 असे पुट केले आहे इथे इन्वर्जन नसल्यामुळे फूल एडरच्या इनपुटला सेम ओरिजनल नंबर राहील इथे एडिशन परफॉर्म झाल्यावर इंटरमिजिएट कॅरी फायनल कॅरी आणि सम जनरेट होईल इंटरमिजिएट कॅरी आउटपुट झिरो आहे आणि सम सुद्धा झिरो आहे स्लाइडमध्ये दाखविल्याप्रमाणे एडिशन होईल आणि आपल्याला लास्ट ला 1 0 0 0 1 1 0 0 मिळेल म्हणजेच डेसिमल मध्ये 140 आता आपण एक सबट्रॅक्शन चे एक्झाम्पल बघूया आपण सेम एक्झाम्पल घेऊ म्हणजे समजायला सोपे जाईल A म्हणजे 90 जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवले आहे आणि B म्हणजे 50 जे ब्राऊन कलर मध्ये दाखवले आहे इथे सबट्रॅक्शन असल्यामुळे इनपुट ला वन आहे म्हणजे फर्स्ट एडरला कॅरी इन वन आहे इथे वन असल्यामुळे एक्स आर गेटला इन्वर्जन होईल अशाप्रकारे प्रत्येक फुल एडर चे इनपुट असेल स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे एडिशन होईल इथे मिळालेला कॅरी डिस्कार्ड झाल्यावर रिझल्ट पॉझिटिव्ह येईल 00101000 म्हणजे आपल्याला 00101000 हे आंसर मिळालेले आहे हेच डेसिमल मध्ये येईल आता आपण सारांश बघूया हाफ एडर 2 बायनरी डिजिट ऍड करून सम आणि कॅरी जनरेट करतो फुल एडर आधीच्या स्टेज चा कॅरी इनपुट कन्सिडर करतो त्यामुळे त्याला तीन इनपुट आणि दोन आउटपुट असतात दोन हाफ एडर आणि एक एडिशनल ओर गेट यावरून फुल एडर मिळवता येतो रिपल कॅरी एडिशन मध्ये एका फुल एडर चा कॅरी आउटपुट पुढच्या फुल एडर ला कॅरी इनपुट म्हणून दिला जातो आणि 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment मेथड वापरून सबट्रॅक्शन केली जाते इथे कॅरी इनपुट वन आणि नॉट गेट बँक वापरून 2s कॉम्प्लिमेंट 2s compliment केली जाते आणि subtrahend किंवा addend इनपुट दिलेले फुल एडर आणि XOR गेट बँक मधून एडिशन आणि सबट्रॅक्शन दोन्ही परफॉर्म करणारे सर्किट मिळते धन्यवाद